सुप्रभात आपण प्लेन बाहेरील क्षमतेची तपासणी करून मॅसोनरीच्या सामर्थ्याने पुढे चालू ठेऊ आणि मागील व्याख्यानात आपण काय पाहिले याचा सारांश करू की जेथे आम्ही दोन दृष्टिकोन वापरत आहोत एक पारंपारिक बेंडींग विश्लेषण जेथे आम्ही रेषीय लवचिकता म्हणून अंतिम येईपर्यंत विभागातील वर्तनांचे परीक्षण करीत आहोत आम्ही आंम्हाला इच्छित असलेल्या मार्गाने एकरेषीयता नसलेला परिचय देण्यावर आधारित बल विस्थापन संबंध मिळवू की जो तळाशी क्रॅकिंग आणि नंतर मध्य उंचीवर क्रॅकिंग होण्याच्या स्वरूपात असेल परंतु विभागाचे गुणधर्म कॉम्प्रेशन मधील रेषीय लवचिक सुरू राहतात जो एक दृष्टिकोन होता दुसरा दृष्टिकोन पुन्हा बेंडींग विश्लेषण पारंपारिक बेंडींग विश्लेषण होता परंतु आता हा विभाग अ रेखीय आहे तर आम्ही मागील व्याख्यानात ते दोन दृष्टिकोन पाहिले होते म्हणूनच सारांश हा की तुम्ही अपयशी होईपर्यंत तणावाच्या रेषीय लवचिक अवस्थेसह पारंपारिक बेंडींग विश्लेषण पाहत असाल तर आम्ही त्या बाबतीत विचार करत आहोत ज्या ठिकाणी तळ निश्चित पक्का आणि शीर्षाला आहे आधाराकडून बाजूकडील प्रतिरोध येत आहे जर आपण अयशस्वी होईपर्यंत भार प्रतिकाराची प्रगती पाहिली तर आपल्याला एक बल विस्थापन दिसेल या प्रकारच्या होण्यासाठी मध्य उंचीच्या डेल्टावर बाजूकडील डिफ्लेक्शन वर बाजूचा भार लागू केला तर या आलेखातील गंभीर मुद्दे पाहूया जे लोडिंग आणि अस्थिरता निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आम्ही परीक्षण केलेले महत्त्वपूर्ण मुद्दे होते तर स्टेज 'ए' जिथे आम्ही फक्त गुरुत्वाकर्षण बला ची उपस्थिती तळाशी एकसमान कॉम्प्रेशन विचारात घेत आहोत तळ निश्चित केला आहे आणि शीर्षाकडील आधाराला बाजूकडून प्रतिरोध आहे बाजूकडून येणाऱ्या बलाने प्रणालीवर कार्य केल्यामुळे तुमच्याकडे सुरुवातीला टेंन्साईल स्ट्रेसेस असतात बेंडींग मुळे विकसित होणारे हे टेंन्साईल स्ट्रेसेस कॉम्प्रेशन मुळे रद्दबातल होतात प्लेन बाहेरील भारामुळे भिंतीवर कार्यरत वितरित भार स्ट्रेसेस म्हणून भिंतीत बेंडींग कारणीभूत ठरते विभागात टेंशन कारणीभूत ठरते जोपर्यंत वाऱ्याचा दाब किंवा बाजूकडील बल कमी असेल तोपर्यंत ते कॉम्प्रेसिव स्ट्रेसेसमुळे रद्दबातल ठरतात परंतु नंतर तुम्ही ते मर्यादित प्रकरणात घ्या मर्यादित प्रकरण की जेथे अजूनही टेंन्साईल स्ट्रेस नाही संपूर्ण विभाग कॉम्प्रेशन मध्ये आहे परंतु हे आपल्याला मर्यादित प्रकरण देते काय म्हणून की संपूर्ण आडव्या छेदाशी संबंधित वाऱ्याचा दबाव काय असेल जे अद्याप कॉम्प्रेशनमध्ये आहे आणि बाजूकडील बल वाढत असताना आम्ही पहिल्या क्रॅकचा आरंभ पाहतो बरोबर आणि ह्या धारणे अंतर्गत प्रणालीमध्ये उद्भवणारी लवचिकते मधील पहिलीच आहे आणि म्हणूनच भार प्रतिकार करण्याच्या पलीकडे पुढे चालू राहिल्यामुळे स्टिफनेस मध्ये घट येते प्रणालीतील स्टिफनेस मध्ये कपात होते तर जेव्हा तळाला पहिला क्रॅक सुरू झाला तेव्हा आमच्या लोडिंग चा स्टेज 'सी' होता आणि भिंतीवर कार्य करणारे बाजूकडील बल फैलावन्यास सुरुवात होते भिंतीवर कार्य करणारे उपयोजित बल वाढते तर या टप्प्यावर आम्हाला या वस्तुस्थितीवर विचार करणे आवश्यक आहे की प्रणाली प्रॉप कॅंन्टीलिवर म्हणून कार्य करणे थांबवते आणि भिंतीमध्ये पिन पिन केलेल्या सीमा परिस्थितीत अधिक कार्य करण्यास सुरुवात करते आणि म्हणूनच जास्तीत जास्त मोमेंट आता भिंतीच्या मध्य उंचीवर स्थलांतरित होईल आणि लोडिंग चालू असताना तुम्हाला मध्ये उंचीवर तुम्हाला क्रॅकची सुरुवात मिळेल आणि ती अशी अवस्था आहे जी भिंतीच्या स्वतः जास्तीत जास्त भार व वाहून नेण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे कारण एकदा क्रॅकने मध्य उंचीवर सुरुवात केली की तिला मुळात फक्त मोठे विकृत रूपच प्रतिकार करेल परंतु अतिरिक्त क्षमता त्या टप्प्यावर उपलब्ध नाही राखीव क्षमता त्या टप्प्यावर उपलब्ध नाही लक्षात ठेवा या धारणेत आम्ही अद्याप असे म्हणत आहोत की त्या आडव्या छेदात कॉंम्प्रेसिव स्टेसेसचे रेषीय वितरण गंभीर विभाग रेषात्मक लवचिक आहे रेषीय आहे तर संकुचित तणावांच्या त्रिकोणी वितरणाचा विचार या टप्प्यावर चालू ठेवला जातो आणि जसे बाजूकडील बळ वाढेल आपल्याला दोन कठोर ब्लॉकच्या स्वरूपातील पूर्ण यंत्रणा तयार होईल जे त्याच्या शेवटी आणि मध्य उंचीवर फिरत आहेत आणि जेव्हा बाजूकडील विस्थापन विभागाच्या 't' जाडीच्या कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त असेल तेव्हा तुम्हाला अपयश येईल तर सुमारे 0 5t ला तुम्हाला अस्थिरतेमुळे प्रणालीमध्ये अपयश आले पाहिजे तर अशाप्रकारे आपण खरोखर दोन्ही तीन इनईलास्टीसिटी चा अभाव लक्षात घेण्याकडे पाहिले आहे परंतु असे मानले जाते की वितरण स्टेसेस लवचिक आहे तर आपल्याकडे काय आहे अंततः पारंपारिक बेंडींग विश्लेषणासह गैर रेषीय स्टेस स्ट्रेन एक रेषीय बल विस्थापन संबंध म्हणूनच आपण हे पाहिले आहे आणि तेथे असे काही अतिरिक्त मोमेंट आहेत ज्या भिंतीतल्या आत येण्यास सुरुवात होते आणि त्या म्हणजे बिजागरीच्या बाजूने विकृत बाजूकडे स्थलांतर केल्यामुळे अतिरिक्त मोमेंट भिंतीवर येण्यास कारणीभूत ठरतात मागील व्याख्यानात आपण त्या पैलूंचा अभ्यास केला आहे तथापि जर आपण असे गृहीत धरले असेल की भिंत तळाला बांधली गेली नाही ही तर आम्ही मूळतः गृहीत धरलेली निश्चितता भिन्न परिस्थितीसाठी उपलब्ध नाही जर तेथे आधीपासूनच क्रॅक असेल तर तो या मार्गाचा अवलंब करणार नाही तुम्हाला तळाशी क्रॅक तयार होताना मिळणार नाही की जे आम्ही a ते c पर्यंत पाहिले आहे त्याऐवजी तुम्हाला स्टिफनेस मध्ये हे बदल मिळेल एकदा ह्या विभागात मध्य उंचीवर क्रॅकींगला सुरुवात झाले की ही पहिली नॉन लिनिअरीटी आहे की जी आम्ही मुळातच गृहीत धरली आहे सुरुवातीच्या अवस्थेतच आम्ही असे गृहीत धरले की भिंतीच्या सीमेची परिस्थिती हींज हींज आहे म्हणूनच हा पहिलाच संभाव्य फरक आहे ज्यात आपण पहिल्या प्रकरणात पाहिले पाहिजे आपल्याकडे काही राखीव क्षमता आहे कारण दुसऱ्यात तळाशी निश्चितता आहे म्हणूनच जी एकूण ऊर्जा नष्ट होते ती परिस्थितीच्या तुलनेत निश्चितच जास्त आहे जिथे आपण वर आणि तळाशी हींज हींज गृहीत धरत आहोत तर हा एक संभाव्य फरक आहे जो पारंपारिक बेंडींग विश्लेषणात संकुचित करण्याच्या तणावांच्या रेषीय लवचिक वितरणासह आपण गृहीत धरू शकतो आणि परीक्षण करू शकतो तथापि आम्ही नंतर तपासले की आम्ही स्ट्रेसेसचे वितरण आडव्या छेदात विशेषत शेवटी क्रॉस विभागात रेषिय नसलेले मानले जाऊ शकते अशा एका धारणेवर आधारित भिंतीमधील मोमेंट आणि वक्रतेचा अंदाज लावला तर आम्ही आडव्यात छेदामधील स्ट्रेसेस कसे लिहू शकतो आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही एकाच प्रक्रियेचे अनुसरण कसे करतो हे तपासले परंतु त्यापलीकडे आपण आयताकृती स्ट्रेस ब्लॉक गृहीत धरतो जो शेवटी स्ट्रेसेसच्या परवलयातील वितरणाची जागा घेतो कारण कॉम्प्रेशनमधील साहित्य मऊ झाल्यामुळे तर हा दुसरा मार्ग आहे की ज्याने सूत्रीकरण केले जाऊ शकते या विशिष्ट उदाहरणात आमच्याकडे हा विशिष्ट दृष्टिकोन होता ज्यात सुरुवात करण्यासाठी आम्ही परिस्थितीकडे पाहिले होते की भिंत जिथे पिन पिन केली आहे तर जर तुम्ही नंतर बल विस्थापण संबंधाचे परीक्षण केले असेल तुम्हाला प्रणालीमध्ये मऊपणा आणि अपयश मिळेल आणि प्राथमिक फरक शिखराजवळ असेल जेव्हा शिखर क्षमता गाठली जाते तेव्हा तुम्हाला तेथे सोफ्टनिंग बिहेवियर येते जी तुम्ही दुसऱ्या बाबतीत पाहिलेल्या बहू रेषीय वक्रतेनुसार तुम्हाला मिळणारा मूलभूत फरक आहे कारण अंततः रेषीय नसलेल्या धारणेमुळे जी आपण गणनेत आणू शकतो तर आपण हे आतापर्यंत पाहिले आहे आता आपण ज्याची तपासणी करण्यास सुरुवात करणार आहोत ती एक मूलभूत यंत्रणा आहे जी प्लेन बाहेरील दिशेकडच्या बाजूकडून येणाऱ्या बलाला वाहून नेण्याच्या क्षमतेस वाढविण्यात अनुमती देते हे की जी आर्चिंग क्रीया आहे तर आर्चिंग क्रिया ही अशी एक विशिष्ट परिस्थिती आहे ज्याचा आपण विचार करू शकता परंतु या अटी अस्तित्वात नसल्यास आर्चिंग क्रिया होणार आहे असे मानणे चुकीचे ठरेल कारण आर्चिंग क्रिया प्लेन बाहेरील बेंडींगमधील मॅसोनरीच्या भिंतीची भार वाहण्याची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढऊ शकते तर जे खरोखर घडत आहे त्या आकृतीचे आपण काही क्षणांत तपशीलवार परीक्षण करू आता आपण अशा परिस्थितीकडे पाहूया येथे भिंत वाऱ्याच्या बलाने किंवा जडत्व बलाने भारित आहे आणि या विशिष्ट बाबतीत आम्ही आडव्या बेंडींगचे परीक्षण करीत आहोत आणि म्हणूनच मला भिंतीची लांबी पाहण्यात रस आहे भिंतिची एकूण लांबी l आणि मूळ परिस्थितीत भिंत सरळ आहे बरोबर परंतु जेव्हा भिंत समोरील भागावर प्लेनच्या लंबात किंवा प्लेन बाहेरील बलामुळे भारीत होण्याची सुरुवात होते भिंतीवर डिफ्लेक्शन येण्यास सुरुवात होते आणि जेव्हा भिंत डिफ्लेक्टींग करण्यास सुरुवात करते जेव्हा आधार कठोर असतील ठीक आहे आता असे सांगून मला येथे परिचय करणे महत्त्वाचे वाटते की कठोर आधार ही संकल्पना काय आहे बरोबर आता जर तुम्ही मॅसोनेरी भिंत स्वतः मानली तर एक प्रबलित नसणारी दोन रिटर्न वॉल सहित मॅसोनेरी भिंत असणारी तुमच्याकडे मुख्य भिंत आहे याची आम्ही तपासणी करीत आहोत की जी प्लेन बाहेरील भिंत आणि दुसरी रिटर्न वॉल किजी प्लेनमधील भिंत आहे जर सांधे खराब असतील आणि जर रिटर्न वॉल इतक्या मजबूत नसतील की त्या कठोर आधार पुरवण्यास सक्षम असतील मग तुम्ही असे समजू शकत नाही की प्लेन बाहेरील भिंत ही प्रत्यक्षात प्लेनमध्ये असणाऱ्या भिंती द्वारा दोन रिटर्न वॉल्स संयमित आहे ती एक परिस्थिती आहे इतर परिस्थिती अशी आहे की तुम्ही हे ईनफील पॅनलसाठी देखिल लागू करू शकता तुमच्याकडे एखादे इनफील पॅनल आहे जे एका चौकटीत प्रबलित काँक्रीट स्तंभादरम्यान बसलेले आहे तर ते कठोर आधार प्रदान करते असे गृहीत धरले जाऊ शकते कारण तो हालचाल नसलेला आधार आहे तर एक इनफील भिंत सुद्धा कि जी समोरच्या बाजूने भारीत आहे जी प्लॅन बाहेरील बल जडत्व बल किंवा वाऱ्याच्या बलाच्या अधीन आहे आर्चींग क्रिया विकसित करू शकते कारण प्रबलित काँक्रीट स्तंभांना अचल आधार किंवा कठोर आधार म्हणून समजू शकते म्हणून ही एक चौकट आहे ज्याचा तुम्ही वापर करू शकता लोड बियरींग बांधकामासाठी आणि इनफिल साठी जे मोमेंट प्रतिकार करणाऱ्या चौकटीची विभाजन भिंत आहे म्हणून कठोर आधार ही संकल्पना ही तुम्हाला येथे लागेल ती आदर्श रीतीने दोन टोकांवर निश्चितपणे दर्शविली गेली आहे परंतु त्या परिस्थितीत तुमच्यासाठी उपलब्ध असतील की नाही हे तुम्हाला तपासून पाहावे लागेल पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही कठोर आर्चिंग क्रिया म्हणजे काय ते तपासून पाहत आहोत आणि मग आम्ही गॅप्ड् आर्चिंग क्रिया नावाच्या या संकल्पनेकडे जाऊ आणि तेथे पुन्हा जर तुमच्याकडे प्लेन बाहेरील भिंत आणि रिटर्न वॉल्स् या दरम्यान काही अंतर नसेल तर तुम्हाला सुरुवातीला आर्चिंग क्रिया मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच कठोर आर्चिंग क्रिया म्हणून संबोधले जाईल परंतु जर प्लेन बाहेरील भिंत आणि रिटर्न वॉल्स् दरम्यान अंतर निर्माण होत असेल तर आर्चिंग क्रिया विकसित होण्यापूर्वी ती अंतरे बंद करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आम्ही कठोर यंत्रणा आणि गॅप यंत्रणा अंतर्गत या आर्चिंग क्रियेची तपासणी करू परंतु प्रथम आम्ही कठोर यंत्रणा तपासत आहोत तर खरोखर जे घडत आहे ते आहे कारण पण ही भिंत या अचल आधारादरम्यान बसलेली आहे कठोर आधार विचलित करण्यास सुरुवात करते बाजूने येणाऱ्या बलाच्या कृतीमुळे भिंतीचे विचलन होईल सीमेच्या परिस्थितीत तुम्ही काय गृहीत धरता नक्कीच भिंतीचे विचलन होईल तुम्ही निश्चित निश्चित सीमा परिस्थिती गृहीत धरू शकता असे गृहीत धरल्यास सीमा परिस्थितीवर अवलंबून भिंत निश्चितपणे विचलित होईल परंतु मुद्दा असा आहे की तुम्ही निश्चित निश्चित सीमा परिस्थिती गृहीत धरल्यास तुम्हाला निश्चित टोकांवर जास्तीत जास्त नकारात्मक मोमेंट मिळेल आणि क्रॅक आरंभ त्या बिंदूवर होणे आवश्यक आहे ज्यानंतर मिडस्पॅन क्रॅक होणार आहे तर भिंतीमध्ये आणि तुम्ही गृहीत केलेल्या सीमा परिस्थितीमध्ये इनईलास्टीसिटीच्या अभावचा कसा प्रसार होतो याबद्दल आहे तथापि गृहीत धरू की भिंत दोन्ही बाजूंना फिरत आहे आणि मिडस्पॅन क्रॅक देखील उद्भवत आहे याचा अर्थ असा आहे की तो टोकाला फिरत आहे आणि मिडस्पॅन भोवती फिरत आहे तर जेव्हापासून ते फिरण्यास सुरुवात होते आधार हे अचल आधार आहेत तुम्हाला स्थानांवर क्लॅंम्पिंग बल कॉम्प्रेशन मिळण्यास सुरुवात होईल जेथे भिंत संपर्कात आहे प्लेन बाहेरील भिंत कठोर आधाराच्या संपर्कात आहे मुळात तिथे एकसमान संपर्क होता आणि जेव्हा भिंत विचलित होण्यास सुरुवात होते तुम्हाला क्लॅम्पींग बलाचा विकास मिळेल बरोबर तर ज्या आधारावर आपण कार्यरत आहोत त्याचा संपूर्ण आधार आहे आता भिंत किती डिफ्लेक्ट करीत आहे यावर अवलंबून या क्लॅम्पींग बलाची योग्य प्रमाणात वाढ होते ते वाढतात आणि अशा टप्प्यावर पोहोचतात जिथे तूम्हाला त्या हींज्ड् जागांवर मॅसोनरीचे क्रशिंग देखील मिळू शकता आणि तुम्हाला भिंतीचे विशिष्ट मर्यादित लांबी मिळू शकेल जी आडव्या छेदामध्येच प्लास्टिफाईंग किंवा क्रशिंग सुरू करते म्हणून बिजागरे स्वतः एका बिंदूपासून भिंतीच्या लांबीच्या सेंट्राॅईडवर जाऊ शकते जी कॉम्प्रेशन आणि क्रशिंग मधून जात आहे ठीक आहे तर मुळतः तळाची ओळख म्हणजे तेथे मोठ्या प्रमाणात प्लेनमधील बल विकसित होण्यास सुरुवात होते प्लेनमधील कॉम्प्रेशन बल विकसित होण्यास सुरुवात होते जेव्हा ही भिंत विचलित होण्यास सुरुवात होते आणि जेव्हा प्लेनबाहेरील भिंतही कठोर अचल आधारा विरुद्ध बटेड होते तेव्हा असे होणे अपेक्षित असते तळ ओळ आहे आपण त्या आकृतीचे क्षणभर परीक्षण करूया तर माझ्याकडे L लांबीची भिंत आहे की जी प्लेन बाहेरील बाजूने येणाऱ्या बलाच्या अधीन आहे ती फिरण्यास सुरुवात होते माझ्याकडे दोन अचल आधार आहेत भिंत डिफ्लेक्ट केल्यावर विकसित होणारा क्लॅम्पींग बल Pu म्हणून नियुक्त केले गेले आहे हे कॉम्प्रेशन आहे आणि जसे की हा विभाग वाढतो तो प्लास्टिफिकेशन मध्ये जाईल तर आम्ही याचा संदर्भ अंतिम स्थितीत घेतो तुम्ही पाहिलेले काळे बाणाचे चिन्ह भौतिक दृष्ट्या मानल्या जाणाऱ्या त्रिकोणी क्षेत्राच्या मध्यभागी बसलेले परिणाम आहेत ज्यांचा भिंतीच्या टोकापर्यंत आणि भिंतीच्या मध्यभागी विचार केला जात आहे येथे संपर्क बिंदू आहे तर ही एकंदर भूमिती आहे ज्याद्वारे आपण कार्य करणार आहोत आता असे समजू की दोन ब्लॉक्स पुन्हा मूलभूत धारणा बनवित आहेत ती म्हणजे मिडस्पॅन क्रॅक तयार झाला आहे त्याचे टोक आधीच क्रॅक झाले आहेत आणि फिरण्यास मोकळे आहेत तर मुळात तुमच्याकडे दोन कठोर ब्लॉक आहेत ते फिरत आहेत आता या धारणेच्या आधारावर आपली भूमीती सरलीकृत केली गेली आहे आणि आपण प्रत्यक्षात एक साध्या विश्लेषणाच्या स्वरूपावर कार्य करू शकता ज्यात आर्चिंग क्रियेतून अतिरिक्त क्षमता येते तर जर तुम्ही या प्रकरणात पारंपारिक बेंडींग विश्लेषण वापरत असाल तर आम्ही उभ्या बेंडींग परिस्थितीसाठी बेंडींग विश्लेषण पाहिले आडव्या बेंडींगच्या दृश्यासाठी तुम्ही समान गोष्ट वापरत असाल आणि तुलना केली तर तुमच्या हे लक्षात येईल की भार वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि ही आमची एक एक्सरसाइज आहे प्लेन बाहेरील भिंतीच्या बाहेरील बाजूच्या भार वाहण्याच्या क्षमतेस तुम्ही कठोर आर्चिंग क्रियेचा हातभार घटक म्हणून विचारात घेतल्यास कोणत्या प्रकारची वाढ होते तुम्ही तपासून पहा तर आपण याचे सविस्तरपणे परीक्षण करू आणि सूत्रीकरण विकसित करू हे क्लॅंपिंग बल म्हणजे आपण ज्या अभिव्यक्तीसाठी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि क्लॅंपिंग बल जसे मी म्हटल्याप्रमाणे त्रिकोणी क्षेत्राच्या सेंट्राॅईडवर बसले आहे जे भिंतीच्या टोकाला मानले जाते जे त्रिकोणी आहे जे क्रश होत आहे आणि तेथील संपर्क क्षेत्र आता Δ0 आहे तुम्हाला संपर्काची लांबी दिसते आणि संपर्काची लांबी ही आहे कारण तेथे जसजसे कॉम्प्रेशनचे बल वाढत जाते तसे मॅसोनरी हळूहळू प्लास्टिफाईड होत आहे तर जसे घडते तसे संपर्काची मर्यादा एका बिंदूपासून बदलून ती मर्यादित लांबीपर्यंत आणि ती मर्यादित लांबी एक डेल्टा नाॅट आहे की ती आम्ही या क्षणी त्या वेळेत नियुक्त करीत आहोत ते किती असू शकते याबद्दल तुम्हाला काही गृहीत धरावे लागेल अर्थात हे त्या साहित्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असेल आणि आपण ज्या साहित्याच्या सामर्थ्याविषयी बोलत आहोत ते येथे मॅसोनरीचे सामर्थ्य आहे परंतु एकत्रितपणे तुमच्याकडे युनिट नसू शकते आणि माॅर्टर एकत्रितपणे कार्य करीत असेल तर ते कदाचित फक्त माॅर्टरच असू शकते तर ती अगदी माॅर्टर कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ असू शकते म्हणूनच जास्तीत जास्त क्लॅंपिंग बल विकसित करण्यासाठी भिंतीसाठी संपर्क म्हणून किती लांबी उपलब्ध होणार आहे याची आम्हाला एक धारणा बनवावी लागेल पुन्हा भिंतीची जाडी t मानली जाईल आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही भिंतीमध्ये लांबी L आणि जाडी t घेतली आहे म्हणूनच जर तुम्ही प्रत्यक्षात भिंतीत काय घडत आहे हे तपासू शकत असाल तर तुमच्याकडे तीन बिजागर विकसित आहेत दोन बिजागर आधारांवर आहेत अचल टोक असलेल्या आधाराच्या स्थानावर जे कठोर आधार आहेत दोन बिजागर आहेत आणि दुसरा बिजागर प्रत्यक्षात भिंतीच्या मिडस्पॅनवर आहे तर तुम्ही तीन हींज असलेली कमानीची निर्मिती पाहत आहात आम्ही प्रत्यक्षात तीन हींज कमानीची निर्मिती पाहत आहोत आणि आता ती कमी उंचीची तीन हींजची कमान आहे अर्थात तुम्ही भिंतीमध्ये ज्या प्रकारचे डिफ्लेक्शन पाहिले ते एक अतिशयोक्तीपूर्ण डिफ्लेक्शन आहे आणि तुम्हाला इतके डिफ्लेक्शन दिसू शकणार नाही हे डिफ्लेक्शन अगदी कमी प्रमाणात असणार आहे आम्ही जेव्हा भिंता आडव्या छेदाच्या अर्ध्या भागा इतकी असते तेव्हा अस्थिरतेपर्यंत पोहोचण्या विषयी आम्ही बोलत आहोत तर सुमारे १०० मि प्रणालीवर तुंम्हाला अपयश मिळू शकते तर हे डिफ्लेक्शन आम्ही ज्या विषय बोलत आहोत ती भिंतीच्या लांबीच्या १०० मि इतकी आहे आणि असे काहीतरी आहे जे तुम्ही सहजपणे दृश्यमान करू शकणार नाही परंतु मुद्दा असा आहे की तीन हींजची कमांन म्हणजे ती एक कमी उंचीची कमान आहे बरोबर तर तुम्ही येथे काय चालले आहे हे पहात असाल तर तुमच्याकडे कमानीची निर्मिती आहे आणि जर तुमच्याकडे लक्षणीय कमान तयार झाली आहे आणि ती साहित्य किती प्रतिरोधक आहे यावर अवलंबून आहे कारण साहित्य त्वरित क्रश होऊ नये जर साहित्य कॉम्प्रेशनचा प्रतिकार करण्यास सक्षम असेल तर या कमानीची उंची वाढतच जाईल आणि म्हणूनच जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाढ मिळाली तर तुम्ही अपयशाशिवाय आणि आधारांच्या हालचाली शिवाय सक्षम व्हाल प्लेन बाहेरील भारातील महत्त्वपूर्ण बाब भिंती द्वारेच वाहून घेता येईल येईल ठीक आहे आता आपण या समस्येच्या अर्ध्या भागाचे परीक्षण करूया आणि या प्रणाली मध्ये काय घडते आहे हे समजून घेण्यासाठी निकटचे ठाम समाधान तयार करू तर तुम्ही खरंतर तिन्ही कमानीच्या संकल्पनेकडे परत गेला तर कॉम्प्रेशन ची परिणामी Pu गुणिले कमानीची उंची ru खरोखर तुमच्या भिंतीवर पडणारा मोमेंट प्रतिकार तयार करत आहे ru ही कमानीची अंतिम उंची आहे आणि Pu हे तुम्हाला मिळणारे क्लॅंम्पिंग बल आहे आणि शेवटी आम्ही ते तपासत आहोत Pu x ru हे अंतर्गत कपल आहे जे भिंतीवरच कार्य करत असलेल्या मोमेंटला प्रतिकार करण्यासाठी तयार होत आहे तर यामधील अंतिम मोमेंट म्हणजे Pu x ru होय तर मी पुन्हा आकृती कडे जातो आणि आपण वापरत असलेल्या वेगवेगळ्या नोटेशन चे परीक्षण करतो तर Pu हे क्लॅंपिंग बल आहे आम्ही तपासत असलेल्या भिंतीच्या अर्ध्या भागांमध्ये दोन टोकांवर क्लॅंपिंग बला बद्दल बोललो आमच्याकडे भिंतीची जाडी t आहे जाडी चा अर्धा भाग t2 आहे भिंत खरोखर आधार यांच्या संपर्कात आहे आणि हे अंतर αt आहे कठोर धारांसह त्रिकोणी क्षेत्राचा हा संपर्क आमच्या मर्यादित लांबीचा आहे आणि साहित्य किती द्रुतगतीने क्रश व्हायला सुरुवात करेल यावर अवलंबून असते आणि ते अंतर αt म्हणून घेतले जाते संपूर्ण डिफ्लेक्शन स्वतःच भिंतीचे मिडस्पॅन डिफ्लेक्शन डेल्टा नाॅट आहे भिंतीच्या मध्यभागी असलेल्या या ओळीच्या दरम्यान ची ओळ म्हणजे मिडस्पॅन डिफ्लेक्शन तुम्हाला भिंतीमध्ये प्राप्त होणारे जास्तीत जास्त डिफ्लेक्शन आहे तर जर तुम्ही कमानीच्या उंचीसाठी विश्लेषणाने एखाद्या अभिव्यक्तीवर पोहोचण्यास सक्षम असाल तर त्या मोमेंट चा अंदाज केला जाऊ शकतो जर तुम्ही अंतिम कॉम्प्रेशन परिणामी किती असेल याचा अंदाज करण्यास सक्षम असाल जे मी म्हटले आहे की त्या इंटरफेस ला तुमच्यात किती क्रशिंग स्ट्रेंथ आहे तर साहित्याच्या सामर्थ्यापासून असे मानुन मी Pu च्या अभिव्यक्तीवर पोहोचण्यास सक्षम आहे आणि भूमीतिकडून आदर्शीत भूमिती कडून जर मी कमानीची उंची ru साठी अभिव्यक्ती पर्यंत पोहोचण्यास सक्षम असल्यास तर माझ्याकडे भिंतीची स्वतःचीच मोमेंट ची क्षमता आहे तर ru या प्रकरणात Δ0 होणार आहे की जे संपूर्ण मिडस्पॅन डिफ्लेक्शन आहे की जे तुमच्या t भिंतीच्याच स्वतःच्या आडव्या छेदातून वजा होत आहे पुन्हा तेव्हापासुन आम्ही असे गृहीत धरत आहोत की संपर्कातील आडवा छेद हा बिजागर नाही परंतु मर्यादित लांबी आहे त्रिकोणी क्षेत्राच्या गृहितकावर परिणाम कुठे बसला आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तेथे विचार केला जात आहे आणि म्हणूनच भिंतीच्या काठापासून ज्या बिंदूवर परिणामी बसलेला असतो ते आहे की जो अक्ष विचारात घेऊन भिंतीच्याच स्वतःच्या डिफ्लेक्टेड आकाराच्या संदर्भात आहे तर या चा तुम्हाला दोनदा विचार करावा लागेल कारण तुंम्हाला क्रशींग दोन विभागात मिळण्याची शक्यता आहे एक मिडस्पॅनवर आणि दुसरा अचल आधारांवर मी t ला बाहेर काढून हे आणखी सरलीकृत करतो आणि आम्ही एक गृहीत धरू तर जर ते कठोर समाधान असेल की जे तुम्ही पाहत आहात तुम्ही खरेतर आडव्या छेदाच्या ते किती असेल याचा अंदाज करू शकता परंतु तुम्ही असे मानु शकता की हे १० असेल तर हे येथे एकूण आडव्या छेदाच्या १० म्हणून घेतले गेले आहे αt2 म्हणून 0 1 t काम करण्यासाठी एक चांगली धारणा आहे तुंम्हाला त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि हा कार्य करण्यासाठी बऱ्यापैकी चांगला अंदाज आहे अर्थात आपण या प्रकरणात खरोखर काय गृहीत करत आहोत की भिंती डिफ्लेक्ट होते आहे तुम्हाला भिंत कशी डिफ्लेक्ट होते याची भूमिती माहित आहे अक्षीय लहान आहे आणि अक्षीय लहान केल्यामुळे प्रत्यक्षात एक समस्या निर्माण होईल कारण तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात डिफ्लेक्शनस् आहेत अक्षीय लहान करणे अधिक आहे आणि मग संपर्क हरवला जाऊ शकतो आता डिफ्लेक्शन लहान आहेत आणि म्हणून अक्षीय लहानता अपेक्षित नाही जर या प्रकरणात लांबीचे जोडीशी प्रमाण जास्त असेल तर ही कल्पना चांगली आहे या प्रकरणात स्लेंडरनेस चे प्रमाण 25 पेक्षा कमी आहे तर पुन्हा केलेली ही एक महत्त्वाची धारणा आहे जर तुम्हाला कठोर समाधान तयार करण्याची इच्छा असल्यास तुम्हाला डिफ्लेक्टेड आकारामुळे नंतर कोणत्याही शॉर्टनींग साठी स्पष्टीकरण द्यावे लागेल विद्यार्थी सर मला ते समजले नाही Δ0 बरोबर आहे विद्यार्थी हे αt2 च्या बरोबरीचे आहे का होय हे त्याच्याशी बऱ्यापैकी समान असेल ते जवळजवळ αt2 च्या बरोबरीचे असेल परंतु तथापि आपण प्रत्यक्षात αt2 संपर्क क्षेत्र काय आहे हे पाहिले तर हो संपर्क क्षेत्र आहे असून ही तुलना करण्या योग्य मूल्य आहेत जी बरोबरीची नाहीत विद्यार्थी αt2 एक संपर्क क्षेत्र आहे αt2 संपर्क क्षेत्र आहे विद्यार्थी Δ0 Δ0 हे मिडस्पॅन डिफ्लेक्शन आहे डेल्टा नोटच्या आकृतीतील Δ0 डिफ्लेक्टेड आकाराच्या की जो Δ0 आहे मध्य रेषांदरम्यान परिभाषित केला आहे तथापि αt हा संपर्क क्षेत्राचा अंदाज आहे या प्रकरणातही उंची किती आहे याचे अनुमान आपण काढत आहोत की जी या प्रकरणात 0 1 t असण्याचे गृहीत धरले जात आहे ते असे घडते की ज्या भूमितीसाठी आपण त्या दोघांची तपासणी करीत आहोत ते तुलनात्मक मूल्य आहेत ठीक आहे तर या गृहितकांसह जर आम्हाला ru चा अंदाज आला असेल तर आपण असे गृहीत धरले की αt2 हा 0 1 t आहे तर आपण मागील अभिव्यक्तीकडे परत जाऊ शकतो आणि αt2 जवळजवळ 0 1 t आहे असे लिहू शकता आणि ru काय होणार आहे याबद्दल एक अभिव्यक्ती मिळवा उंची स्वतःच होणार आहे म्हणून तुम्ही गृहीत धरलेल्या भूमितीच्या आधारावर आपल्याला सुमारे 0 933 t ची वाढ मिळेल तर विश्लेषणात्मक दृष्ट्या तुम्हाला ru साठी एक अभिव्यक्ती आवश्यक आहे आणि साहित्याच्या सामर्थ्यावरून तुम्हाला Pu एक अभिव्यक्ती आवश्यक आहे जे भिंतीची मोमेंटची क्षमता योग्य होणार आहे याचा अंदाज घेण्यास सक्षम होऊ शकते आपण त्याकडे परत जाऊया आणि काही कोड आपल्याला आर्चिंग यंत्रणेसाठी लेखाची शक्यता कशी देतात हे पाहू बहुतेक इतर फक्त पारंपारिक बेंडींग विश्लेषणावरच अवलंबून असतात ठीक आहे तर जर आपण हे प्रारंभिक प्रकरण गृहीत धरले तर अचल आधार उपलब्ध आहेत परंतु भिंत आणि आधारांमध्ये कोणतेही अंतर नाही तर या विशिष्ट प्रकरणात आम्ही व्हर्टीकल बेंडींग तपासत आहोत आणि वर आणि खालचे आधार आता आपण विचारात घेत आहोत तर हे शीर्षस्थानी एक प्रबलीत काँक्रीट स्लॅब असू शकते आणि तळाशी प्रबलित काँक्रीटचे स्लॅब असू शकते आणि भिंतीच्या बाहेरील प्लेन भाराशी अधीन आहे तर तुमच्याकडे भिंतींमध्ये व्हर्टीकल बेंडींग आहे आणि एक समान यंत्रणा निर्माण करते तुमच्याकडे संपर्क बिंदू विकसित होतील आणि संपर्क बिंदू विकसित झाल्यामुळे येथे आणि येथे तुमच्याकडे कमान आहे जी तुमच्यासाठी कठोर आर्चिंग यंत्रणा तयार करते आणि प्रतिकार करते तर तुम्ही भूमितीमुळे कठोर आर्चिंगच्या बाबतीत तुम्हाला जे मिळते ते एक सममितीय कमान आहे आपणास मध्य उंचीच्या उजवीकडे क्रॅक येत असल्याचे गृहीत धरून सममितीय कमान मिळेल तर जर तुम्ही मध्य उंचीच्या क्रॅकच्यावर कठोर ब्लॉकचे फ्री बॉडी डायग्राम आणि मध्य उंचीच्या क्रॅक खाली कठोर ब्लॉकचे फ्री बॉडी डायग्राम चे परिक्षण केले तर तुमच्याकडे बाजूच्या ब्लॉकच्या मध्य उंचीवर आणि मध्य उंचीच्या मध्यभागी कार्यरत असलेल्या आडव्या बलाचे परिणाम pr आहेत तर बाजूकडून येणाऱ्या भाराशी संबंधित कठोर आर्चिंग यंत्रणा prh2 आणि prh2 या दोन अवरोधांवर कार्य करत आहे आणि आता तुमच्याकडे सममिती आहे तुमच्याकडे बिजागर वाऱ्याच्या बाजूच्या काठावर मध्य उंचीच्या उजव्या बाजूकडे आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या काठावर शीर्षावर आणि तळाशी उद्भवते आहे तर हे तुम्हाला प्रणालीमध्ये सममिती देत आहे आणि जर आम्ही शीर्ष स्थानाच्या संपर्क बिंदू भोवती मोमेंट घेतली जर तुम्ही मोमेंट चे समतोल बिंदू a ला घेतले की जो शीर्षावर आहे पुन्हा आडव्या आणि व्हर्टीकल बेंडींग साठी वैध वन वे बेंडींग जर आपण आता तपासणी करणार होतो की अंतराच्या उपस्थितीने काय होत आहे तर तुमच्याकडे सममिती नाही जी आधीच्या प्रणालीत उपलब्ध होती बरोबर तर तेथे काय होईल ते पाहूया वरच्या बाजूला उजवीकडे एक लहान अंतर आहे असे म्हणूया जे काही कारणास्तव तयार केले गेले आहे बांधकामातील दोष किंवा वस्तूतील आकुंचन आणि वगैरे तर आपण असे समजू या की एक लहान अंतर आहे जे भिंत आणि आधार वेगळे करते तथापि हे अंतर मर्यादित केले जाणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे जास्त अंतर असेल तर तेथे कधीही कुठलीही आर्चिंगच्या क्रिया विकसित होणार नाही बरोबर तर प्रत्यक्षात तो कॅंटीलिव्हर भिंतीप्रमाणे वागेल तथापि या प्रणालीमध्ये अंतराचे हे मर्यादित मूल्य काय असावे हे आम्ही तपासून पाहू परंतु असे समजू या की अशी परिस्थिती असल्यास भिंत प्रत्यक्षात फिरली पाहिजे आणि भ्रमण फिरल्यानंतर ती उजवीकडे वरच्या बाजूस संपर्कात येईल तर जेव्हा ते घडते आणि संपर्क स्थापित झाल्यावर तुम्ही फ्री बाॅडी डायग्राम चे परीक्षण करत असल्यास आणि तुमच्याकडे बिजागरे तयार होत आहेत तुम्हाला शीर्ष भागाकडे वार्याच्या दिशेच्या बाजूने बिजागरी मिळेल एक हींज मध्यभागी वाऱ्याच्या दिशेच्या बाजूने तयार होतो आणि एक हींज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या बाजूने तळाशी उजव्या बाजूला तयार होतो आता तुमच्याकडे आधी उपलब्ध असलेली सममिती नाही आणि तुमच्याकडे या प्रकरणात विकसित होणारी सममितीय नसलेली कमान आहे जर फ्री बॉडी डायग्राम पुन्हा पाहत असाल तर वाऱ्याने प्रेरित प्रतिक्रिया येथे pgh2 असून सबस्क्रिप्ट g येथे हे गॅप्ड् आर्चिंग क्रीयेसाठी pgh2 आहे तुमच्याकडे वाऱ्याच्या दिशेकडील बाजूला दोन हींजेस आहेत आणि म्हणून प्रतिक्रिया pgh4 आणि pgh4 हींजवर आहेत कि जी वाऱ्याच्या दिशेच्या बाजूकडे आहे तळाच्या ब्लॉक मध्ये सुद्धा pgh4 वाऱ्याच्या दिशेच्या बाजूने pgh4 असेल तथापि तुमच्याकडे वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूला फक्त एकच संपर्क बिंदू आहे आणि म्हणूनच समतोलानुसार आणि ही तुलना मागील ५० घटाच्या तुलनेत आहे तुम्ही मागील प्रकरणात आम्हाला कठोर आर्चिंग क्रिया 8Pth2 चौरस मिळाली येथे या धारणेचसह आम्ही या विशिष्ट प्रकरणात दोन मूलभूत धारणा घेतल्या आहेत की क्रॅक मध्य उंचीवर होत आहे आणि दुसरे गृहीतक की आपण सरलीकृत विश्लेषण करत आहोत जेथे आपण असे गृहीत धरत आहोत की बिजागर स्वतःच उद्भवत आहे की कॉम्प्रेशन मधील क्षेत्र एक बिंदू आहे आणि ते एक परिपूर्ण बिजागर ah आहे तर ही आणखी एक धारणा आहे परंतु आडव्या छेदाचे प्लास्टिकफिकेशन प्रत्यक्षात अपेक्षित आहे परंतु ही सरलीकृत धारणा आपल्याला सांगते की जर तुमच्याकडे गॅप्ड् आर्चिंग असेल आणि गॅपच्या पलीकडे तुम्ही क्लॅंम्पिंग एकत्रित करण्यात सक्षम असाल तर ५० कपात तुम्ही पाहू शकता जर तेथे गॅप असेल ठीक आहे तर पुन्हा गॅप्ड् आर्चिंग यंत्रणा ज्या साध्या भूमितीमुळे आपण पाहात आहोत त्या अंतरात काही मर्यादा असणे आवश्यक आहे तर जर तुम्ही अंतराचा अंदाज लावू शकले किंवा तुम्ही असे म्हणू शकलात की हो जास्तीत जास्त अंतर आहे जेणेकरून आर्चिंग क्रिया विकसित होते व्हर्टीकल बेंडींगची परिस्थिती किंवा आडव्या बेंडींगची परिस्थिती असल्यास भौमितीक दृष्ट्या तुम्ही परवानगी देऊ शकता की मर्यादित अंतर किती आहे यावर तुम्ही पोहोचू शकता तर तुम्हाला भिंत फिरण्यास आणि संपर्कात येण्यास सक्षम व्हावे अशी इच्छा आहे परंतु जर अंतर जास्त असेल तर ते फक्त फिरणार आहे आणि तुमचा संपर्क गमावेल तर जास्तीत जास्त अंतर काय आहे जेणेकरून तुम्ही साध्या भूमितीने भिंतीचे फिरणे टाळू शकाल जर आपण पहात असलेली भिंत L लांबीची असेल आणि आमच्याकडे दोन अंतरे असल्यास कठोर अचल आधार ब्लॅक बॉक्स आहेत जे तुम्हाला दोन टोकांवर दिसत आहेत जर तुमच्याकडे प्रत्येकी दोन अंतरे असून असे गृहीत धरता होत की अंतर g2 आणि g2 समान आहेत साध्या भूमितीद्वारे तुम्ही जास्तीत जास्त g काय असू शकतो यावर पोहचू शकता येथे गृहीत धरून आहे की ब्लॉक एकदा कठोर ब्लॉक म्हणून चालू आहे क्रॅक स्वतः तयार झाला आहे ठीक आहे तर भिंत किती डिफ्लेक्ट करावी पुन्हा तुम्ही मिडस्पॅन डिफ्लेक्शन किती असावे याचा अंदाजे अंदाज बांधू शकता जे संपर्क स्थापित झाल्याची खात्री करेल आणि त्यानंतर गॅप्ड् आर्चिंग क्रीयेसाठी क्षमतेचा अंदाज लावला जाऊ शकतो तर त्यासाठी आपण असे समजूया की अंतर स्वतःच प्रत्येक टोकावर g2 आहे मिडस्पॅनवर किती डिफ्लेक्शन आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही अंतर कमी करू शकता आणि पुन्हा भूमितीमधून आपण अंदाजे अनुमान काढू शकता की हे स्वतःच डिफ्लेक्शनच्या भूमितीमधून gL4t बद्दल आहे तर सरलीकृत धारणा परंतु अंतर सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही द्रुत तपासणी करू शकता अंतर बंद करता येते आणि आर्चिंग क्रियेचा वापर भिंतीच्या स्वतःच्याच क्षमतेच्या क्षमता वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो तर तुमच्याकडे अधिक कठोर अधिक तपशीलवार गणना असू शकते परंतु तुम्ही वापरत असलेली ही एक सोपी चौकट असू शकते म्हणून जर आपण विकसित केलेल्या मूळ अभिव्यक्तीच्या संचाकडे तुम्ही परत जात असाल तर जर तेथे काही अंतर असेल आणि आम्ही पाहिले आहे की अंतरामुळे भिंतीची भार वाहण्याची क्षमता कमी होईल बरोबर आर्चिंग क्रिया आधीपासून प्लेनच्या बाहेरील दिशेकडे भिंतीची भार वाहण्याची क्षमता वाढवीत आहे परंतु तुमच्याकडे कठोर आर्चिंग प्रकरणात अंतर असल्यास तुमची भार वाहून नेण्याची क्षमता कमी मिळू शकते आम्ही त्याचा अंदाज बांधू शकतो का उत्तर होय आहे तर आम्ही यापूर्वी होतो कमानीच्या उंचीची वाढ काय होते याचा विश्लेषणात्मक अंदाज बांधून आम्हाला माहित आहे की गॅपिंग कमानीच्या उंचीची वाढ कमी होण्यास कारणीभूत ठरेल बरोबर म्हणून आपण पूर्वी वापरत असलेल्या अभिव्यक्तिमध्ये आमच्याकडे संपर्क क्षेत्राकडे पाहणारा घटक होता त्यामध्ये जर आपण बंद करण्याची आवश्यकता असलेल्या अंतर किंवा उंचीमध्ये तोटा निर्माण करणारे अंतर ओळखले तर आपण येथे अभिव्यक्तीमध्ये gL4t आणू शकतो आणि त्यानंतर विस्तृत होत आहे की कमानीची एकूण उंची म्हणून एकूण वाढ आहे की जी डिफ्लेक्शन ने तडजोड केली जात आहे हे अंतर बंद करणे आवश्यक आहे बरोबर अंतर बंद करण्यासाठी भिंतीचे डिफ्लेक्शन आवश्यक आहे भिंत gL4t ने डिफ्लेक्ट होणे गरजेचे आहे की जे अंतर बंद करण्यासाठी सक्षम असल्याचे आम्ही आधी पाहिले होते परंतु असे केल्याने तुम्ही मूळ उंची ru गमावित आहात आणि त्या उंचीशी आता gL4t मुळे तडजोड केली आहे तर या प्रकरणातील एकूण ru मूळ 0 933 t असू शकते जी आपण घेतलेल्या गृहीतकांसह आली आहे तेथून पुढे ती gL4t ने कमी झाली आहे तर येथे तुम्हाला ru चा अंदाज मिळेल आणि नंतर तुम्ही Mu या मोमेंट क्षमतेकडे परत जा की जी Pu गुणिले ru आहे आणि तुम्ही घेत असलेल्या भारवाहक क्षमतेत किती घट आहे हे पहा कारण कारण की अंतराची उपस्थिती तर अंतराची व्याख्या अशा काही गोष्टींसाठी जी उपलब्ध असलेल्या कामानीची उंची कमी करते ती म्हणजे गॅप्ड् आर्चिंग यंत्रणेचे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व आणि अर्थातच या विशिष्ट प्रकरणात Mu कमी असणार आहे म्हणूनच मी म्हंटल्याप्रमाणे तुमच्या डिझाइनमध्ये भिंतीच्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेचा अंदाज लावण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे वापरल्या जाणाऱ्या घटनांमध्ये कोड कशा प्रकारे काम करतात हे पाहणे सूचक असेल तर ब्रिटिश कोडमध्ये प्रत्यक्षात अभिव्यक्तींचा एक संच आहे जो सरलीकृत करतो आणि आर्चिंग क्रियेसाठी लेखांकण करण्यास मदत करतो BS 5628 मध्ये ही अभिव्यक्ती आहे तर आपण व्हर्टीकल बेंडींग आणि आडवी बेंडींग यावर जोर देणे म्हणून थ्रस्ट फोर्स ची गणना करीत आहात Pu हा प्रति युनिट उंचीची किंवा भिंतीची लांबी म्हणजे थ्रस्ट फोर्स आहे थ्रस्ट फॉर्सेस म्हणजे आम्ही Pu कडे पाहत असलेली क्लॅंपिंग बल तर माॅर्टरच्या कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ नुसार कोड याचा अंदाज घेत आहे मी पूर्वी नमूद केल्याप्रमाणे अचल आधार आणि विटेची भिंत यांच्या मॅसोनरी दरम्यान च्या इंटरफेसमध्ये तथापि तो इंटरफेस प्रत्यक्षात तिथला कमकुवत साहित्यातील माॅर्टर जोड आहे म्हणून दुर्बल साहित्याची ताकद वापरणे चांगले आणि संभाव्य आहे की जे माॅर्टर आहे आणि म्हणूनच ब्रिटिश कोड मधील अभिव्यक्ती प्रत्यक्षात संपर्कास अस्तित्वात असलेल्या माॅर्टर जोडांच्या कॉम्प्रेसिव स्ट्रेंन्थचा वापर करते आणि हा पुराणमतवादी अंदाज आहे आपण खरोखर करू शकता जर तुमच्याकडे एकत्रित मॅसोनरी माॅर्टर आणि मॅसोनरी युनिटची अविभाज्य क्रिया असेल तर कदाचित तुम्हाला एक उच्च कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ प्राप्त होईल परंतु पुराणमतवादाप्रमाणे तुम्ही त्या दोघांतील कमी असलेल्याचा विचार करत आहात आणि कोड एक अभिव्यक्ती 0 85 fji0 1t देतो तर आता ते कसे आले ते आपण पाहू तर आता एखाद्या ठिकाणी बिजागर तयार झाला आहे असे समजण्याऐवजी आपण गृहीत धरत आहोत एक मर्यादित लांबी आणि मर्यादित लांबी ज्यावर साहित्याचे प्लास्टिफिकेशन आहे तर आम्ही आधी पाहिलेली समान अभिव्यक्ती परंतु आता ती परिपूर्ण बिजागर नाही परंतु मर्यादित लांबीची आहे आणि म्हणूनच जर तुम्ही त्या ठिकाणी मुळात स्ट्रेस ब्लॉकची तपासणी केली असेल तर शेवटी माॅर्टर मध्ये कॉंम्प्रेशन मध्ये स्ट्रेस ब्लॉक मापदंड आणा तर टेंन्शन ब्लॉक ही मर्यादित लांबी आहे सुमारे 0 1 t संपर्क क्षेत्र जे आपण मागील अभिव्यक्तीच्या संचामध्ये देखील गृहीत धरत आहोत तर एकूण आडव्या क्षेत्राच्या १० म्हणजे स्ट्रेस ब्लॉकची रुंदी आणि साहित्याचे मऊ करणे आणि म्हणूनच आम्ही माॅर्टरची कम्प्रेसिव स्ट्रेंन्थ ८५ गृहीत धरून आणि त्या स्ट्रेस ब्लॉक तुम्ही मोमेंटचा समतोल लिहिला तर आधीच्या गृहीत धरलेल्या आकृतीमध्ये शीर्षस्थानी असलेल्या मोमेंटसह तेथे एक p टाका व्हर्टीकल बेंडींग आणि आडवी बेंडींग यावर अवलंबून h किंवा L असू शकतो मॅसोनरी मध्ये उपलब्ध आर्चिंग यंत्रणेमुळे येणाऱ्या क्लॅम्पिंग फोर्स वर एका बाजूच्या उभ्या किंवा आडव्या बेंडिंग क्रीया तुमच्यासाठी लेखा देण्याचा मार्ग आहे मी येथे थांबेन आणि पुढच्या वर्गात दोन दिशेने वाकणारी बेंडिंग शेवटचा पैलू मानुन तपासण्यास सुरुवात करु